"कम्प्युटर न्यूमरिकल कंट्रोल ऑफ मशीन टूल्स अंड प्रोसेस" या ऑनलाइन कोर्समधील 15 व्या व्याख्यानासाठी दर्शकांचे स्वागत आहे तर आपण प्रोग्रामिंग इंटरपोलेशन कॉम्प्युटर एडेड ऑफ लाइन प्रोग्रामिंग इत्यादींबद्दल चर्चा करणार आहोत आधी एक MCQ घेऊ सीएनसी इंटरपोलेटरच्या मुख्य कार्यांपैकी एक म्हणजे अक्षांच्या वेगांमधील प्रोग्राम केलेले गुणोत्तर राखणे म्हणजे Vx Vy आणि Vz मधील जे काही गुणोत्तर प्रोग्रॅम केले गेले आहे ते राखणे ते तसेच ठेवण्यासाठी स्पिंडल रोटेशन सुरू करा 2 स्पिंडल स्पीडमध्ये इंटरपोलेट करा यांपैकी काहीही नाही येथे बरोबर उत्तर आहे अक्षांच्या गती दरम्यान प्रोग्राम केलेले गुणोत्तर राखणे का CNC इंटरपोलेटरची 2 मुख्य कार्ये आहेत 1 अक्षांच्या गती दरम्यान प्रोग्राम केलेले गुणोत्तर राखणे आणि कटर मार्गावर प्रोग्राम केलेले परिपूर्ण फीड मूल्य तसेच ठेवणे त्यामुळे कटर मार्गावर आपल्याला एक विशिष्ट फीड रेट राखावा लागेल आणि X Y Z सारख्या वेगवेगळ्या अक्षांसह आपल्याला या अक्षांच्या फीड मूल्यांचे योग्य गुणोत्तर राखावे लागेल जे योग्य प्रोफाइल किंवा समोच्च कापले जाईल याची खात्री करतात सीएनसीमध्ये आमच्याकडे कोणतेही भाग विशिष्ट जिग किंवा टेम्पलेट्स किंवा कॅम्स नाहीत परंतु सर्व कटर पथ जे कार्यान्वित करायचे आहेत ते अक्षांच्या गतीमधील योग्य गुणोत्तर किंवा अक्षांच्या वेगांमधील प्रोग्राम केलेले गुणोत्तर राखून कार्यान्वित केले जातात म्हणून आहे योग्य उत्तर सीएनसी पॉइंट टू पॉइंट टेबलच्या संभाव्य ग्राहकाला X अक्ष मूलभूत लांबीचे एकक अर्ध्यावर आणायचे आहे आणि X अक्ष सारणीचा वेग दुप्पट करायचा आहे त्यामुळे हे अपेक्षित आहे तुम्हाला मूलभूत लांबीचे एकक कमी आणि गती जास्त आवडेल X axis मध्ये पल्स जनरेटर स्टेपर मोटर ज्यामध्ये 200 स्टेटस असतात ज्यामध्ये एक रिव्होल्यूशन आणि 1 steppulse 0 5 गुणोत्तर असलेला गीअरबॉक्स आणि 4 मिलीमीटरच्या पिचसह लीड स्क्रू आहे मी रेखाचित्र समाविष्ट केले नाही कारण आम्ही आतापर्यंत यापैकी बऱ्याच समस्या केल्या आहेत आम्ही ज्याबद्दल बोलत आहोत ते तुम्हाला सहजपणे समजू शकेल म्हणून 4 संभाव्य उपाय दिले आहेत जेणेकरुन अर्ध्या मूलभूत लांबीचे एकक मिळवू शकाल आणि टेबलचा वेग दुप्पट करू शकाल योग्य उत्तर आहे फक्त पल्स जनरेटर आणि मोटरमध्ये n 2 आणि X 2 सह DDA जोडा जेणेकरून मोटरला आता वेगळ्या दराने पल्स मिळतील हे निश्चितपणे उत्तर नाही कारण जेव्हा वेग दुप्पट करावा लागतो जर आपण पल्स जनरेटर आणि मोटर यांच्यामध्ये DDA समाविष्ट केला तर वेग कमी होईल कारण DDA इनपुट पल्स रेटच्या बरोबरीचा कोणताही पल्स रेट विकसित करू शकत नाही तो नेहमी कमी असणे आवश्यक आहे तर हे निश्चितपणे उत्तर असू शकत नाही कारण टेबलचा वेग नक्कीच कमी होईल गिअरबॉक्स काढा आम्ही गिअरबॉक्स काढला तर ठीक आहे गती दुप्पट होईल कारण गीअरबॉक्सचे गुणोत्तर अर्धे होते आणि ते काढून टाकले गेल्याने वेग अर्धा होणार नाही परंतु तो आधीच्या मूल्याच्या दुप्पट असेल परंतु हे निश्चितपणे मूलभूत लांबीच्या युनिटवर परिणाम करेल जे दुप्पट होईल त्यामुळे गिअरबॉक्स काढून टाकल्याने नक्कीच समस्या सुटणार नाही कारण मूळ लांबीचे एकक जास्त होणार आहे म्हणून मी एक गणना पृष्ठ समाविष्ट केले असले तरी आम्ही गणना देखील करत नाही क्वाड्रपल पल्स जनरेटर फ्रिक्वेन्सी म्हणजे पल्स जनरेटर फ्रिक्वेन्सी 4 वेळा करा आणि n 2 आणि X 2 सह DDA जोडा ठीक आहे याची शक्यता आहे आम्ही हे तपासू कारण पल्स जनरेटर वारंवारता वाढल्यानंतर एक चांगली संधी आहे की त्यांना दुप्पट गती मिळण्याची शक्यता आहे आणि इतर काही शक्यता नाही म्हणून आपण उत्तरे पाहू मी पहिल्या 2 केससाठी गणना समाविष्ट केली आहे परंतु मी हे देखील एक गणनासमाविष्ट केले आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देऊ इच्छितो की हे 2 कॅल्क्युलेशन ज्या कारणांमुळे निश्चितपणे आम्हाला उत्तर देऊ शकत नाहीत त्याची आपण आत्ताच चर्चा केली सर्व प्रथम मागील प्रकरण काय होते जर तुम्ही 0 5 गीअरबॉक्स आणि लीड स्क्रू 4 आणि स्टेपर मोटर 200 pulserev इत्यादीसह गणना ठीक केली तर तुमच्याकडे 10 मायक्रॉनच्या बरोबरीचे मूलभूत लांबीचे एकक आणि मागील वेग समान असेल इनपुट वारंवारता 0 01 ठीक आहे त्यामुळे मूलभूत लांबीचे एकक म्हणजे 5 मायक्रॉन आणि वेग इनपुट फ्रिक्वेन्सीच्या 0 02 म्हणजे आधीच्या 0 01 च्या दुप्पट असणे आवश्यक आहे तर ही आमची गरज आहे जर ही गरज असेल तर आम्ही मूलभूत लांबीचे एकक आणि X अक्ष टेबल गतीची गणना करू शकतो ही गणना केली जाऊ शकते मी त्यांचा समावेश केला आहे तुम्ही त्यांचा संदर्भ घेऊ शकता परंतु आम्ही निश्चितपणे त्यांच्याशी चर्चा करणार नाही कारण आम्ही आधी चर्चा केली आहे की या प्रक्रियेद्वारे गती कधीही दुप्पट होऊ शकत नाही म्हणून आम्हाला याचा विचार करण्याची गरज नाही दुसऱ्या केसमध्ये आपण मुलभूत लांबीच्या एककाची चुकीची गणना करत आहोत म्हणजे ते आधीच्या मूलभूत लांबीच्या एककाच्या निम्मे आहे ही अट पूर्ण करत नाही का आम्ही चर्चा केल्याप्रमाणे जर तुम्ही गीअरबॉक्स काढला जो वेग कमी करत होता तो मूलभूत लांबीचे एकक देखील कमी करत होता आणि जर तुम्ही तो काढून टाकला तर स्पष्टपणे तुम्हाला मूळ लांबीचे अर्धे युनिट मिळणार नाही त्यामुळे ते चुकीचे असले पाहिजे तिसऱ्या केस मध्ये मी गणना समाविष्ट केली आहे ते काय आहे मागील फ्रिक्वेन्सीच्या 4 पट वारंवारतेपासून सुरुवात करून आम्ही डीडीए मधून तुम्हाला माहीत असलेल्या या f×X2n सूत्रासह पार केले येथे वारंवारता 4f आहे येथे X 2 समस्येत नमूद केल्याप्रमाणे येथे n 2 प्रथम 3 टर्म एकत्र गुणाकार केल्यावर आम्हाला स्टेपर मोटर रोटेशन युनिट ची संख्या मिळेल तर यानंतर जर आपण गिअरबॉक्स गुणोत्तर ने गुणाकार केला कारण गीअरबॉक्स अजूनही आहे तर ही इनपुट फ्रिक्वेन्सी आहे ही DDA आहे हे स्टेपर मोटर रोटेशन आहे हे गियरबॉक्स गुणाकार आहे आणि ही प्रति इनपुट पल्सच्या संख्येसाठी लीड स्क्रू पिच आहे म्हणून तो 4f ने विभाजित केला जातो आणि आपल्याला 1200 0 005 म्हणजे 5 मायक्रॉन मिळतात हे बरोबर आहे जे आपल्याला हवे आहे टेबल गती मूलभूत लांबीच्या युनिटच्या संख्येइतकी असली पाहिजे × पल्सची संख्या सरळ सोपे आहे आणि याचा अर्थ असा की आपल्याला 0 02×f मिळणार आहे जे बरोबर आहे त्यामुळे तिसरे संयोजन आपल्याला मुलभूत लांबीचे एकक चे योग्य मूल्ये देईल आणि ज्याला तुम्ही टेबल गती म्हणता त्याचीही योग्य मूल्य देईल त्यामुळे पर्याय क्रमांक C बरोबर आहे पुढील प्रश्न म्हणतो 200 स्टेप्स प्रति रिवोल्यूशन ची स्टेपर मोटर 5 मिलीमीटर पिचच्या लीड स्क्रूशी ¼ गुणोत्तर गियरबॉक्सद्वारे जोडली गेली होती मूलभूत लांबीचे एकक किती आहे आम्हाला हे मूलभूत लांबीचे एकक शोधायचे आहे पुन्हा एकदा ही गणना स्पष्ट आहे आमच्याकडे 1200 × 14 म्हणजे 1800 × लीड स्क्रू पिच जी की 5 आहे तर 5 800 आम्हाला 6 25 मायक्रॉन देईल तर पाहू या 1200 × ¼ × 5 000625 मिलिमीटर म्हणजे 6 25 मायक्रॉन ठीक आहे यानंतर दुसरा MCQ पाहू MCQ सांगतो पोझिशन डाऊन काऊंटर मध्ये स्टेप खालच्या दिशेला मोजल्या जातात या आकृती मध्ये पोझिशन डाउन काउंटर दर्शविला आहे आणि या काउंटरचा प्रत्येक बिट 10 मायक्रॉन दर्शवावा अशी ग्राहकांची इच्छा आहे सध्या प्रत्येक बिट 6 25 मायक्रॉनचे प्रतिनिधित्व करेल परंतु ग्राहक म्हणतो की मला हे 10 मायक्रॉन हवे आहे हे याद्वारे केले जाऊ शकते म्हणून एक उपाय प्रदान केला जात आहे हे n 8 आणि X 5 सह दर्शविल्याप्रमाणे DDA संलग्न करून केले जाऊ शकते जर तुम्हाला आठवत असेल की n ही येथे उपस्थित असलेल्या काउंटरमधील बिट्सची संख्या आहे आणि X आहे त्या काउंटरमधील संख्या जी स्वतःमध्ये पुन्हा पुन्हा जोडली जात आहे मला म्हणायचे आहे की मागील ऑडिशनच्या परिणामामध्ये जोडले गेले आहे जर आपल्याला ते आठवत असेल तर टेबल 6 25 मायक्रॉन पल्स ने हलत आहे त्यामुळे तुम्ही स्टेपर मोटरला 8 पल्स पाठवता जर तुम्ही 5 पल्स डाउन काउंटरवर पाठवू शकता तर सर्वकाही संतुलित होईल म्हणजे 8 मूलभूत लांबीची एकके 5 बिट्सच्या समतुल्य असतील प्रत्येक बीट 10 मायक्रॉन चा सर्व मिळून 50 मायक्रॉन तर आपण येथे 8 पल्स पाठवेपर्यंत आपल्याला 5 पल्स डाउन काउंटरवर पाठवल्या पाहिजेत याचा अर्थ X 5 आणि n 3 असल्यास येथे येणारी ही विशिष्ट पल्स इनपुट पल्स रेट × 5 23 असेल म्हणजे 58 आणि ते सर्व अटी पूर्ण करेल म्हणून आम्ही चर्चा केल्याप्रमाणे मी येथे उत्तर लिहून ठेवले आहे जर तुम्ही पोझिशन डाऊन काउंटरला 5 पल्स पाठवल्या तर ते 5 बिट्सचे घट दर्शवेल जे बरोबर आहे म्हणून हे बिट 50 मायक्रॉनचे प्रतिनिधित्व करतील त्यामुळे एक बिट 10 मायक्रॉनचे प्रतिनिधित्व करेल आम्ही सुरुवातीला जे सांगितले आहे ते असे आहे की 50 मायक्रॉन किंवा 0 05 मिलीमीटर देण्यासाठी मोटारला 8 पल्स पाठवल्या जातात जर आम्ही एकाच वेळी 5 पल्स डाऊन काउंटरवर पाठवू शकलो तर ते आमचे उद्दिष्ट पूर्ण करेल म्हणून n 3 आणि X 5 सह DDA वापरा जेणेकरून त्याची आउटपुट पल्स वारंवारता इनपुट पल्स वारंवारता × 58 इतकी असेल म्हणून योग्य उत्तर क्रमांक C n 3 X5 असेल प्रोग्राम लाइन G91 G01 X40 Y30 F50 शी संबंधित X अक्षावर मिलिमीटर प्रति मिनिट फीड आहे 40 50 30 यापैकी काहीही नाही तर सर्वप्रथम आपल्या लक्षात आले की हे लीनियर इंटरपोलेशन होत आहे म्हणजे एका विशिष्ट फीड रेटसह सरळ रेषेची गती आणि G91 म्हणजे वाढीव गती वापरली जात आहे वाढीव गती म्हणजे X च्या बाजूने 40 म्हणजे X च्या बाजूने 40 मिलिमीटर हालचाल होत आहे Y च्या बाजूने 30 मिलिमीटर हालचाल होत आहे त्यामुळे आम्हाला समजते की X आणि Y बाजूने वेग देखील या प्रमाणात असतील कारण रेखीय हालचालीमध्ये याचा अर्थ असा होतो की सरळ रेषेतील हालचाल वेगाचा त्रिकोण विस्थापन त्रिकोणासारखा असतो तर X आणि Y बाजूने हालचाल 4 3 असेल आणि म्हणून मुख्य मार्गावर फीडचा वेग 50 मिमीमिनिट असेल तो X बाजूने 40 मिलीमीटर प्रति मिनिट आणि Y बाजूने 30 मिलीमीटर प्रति मिनिट या प्रमाणात असेल म्हणजे 402 302 502 मिळेल त्यामुळे X अक्षावर 40 मिलीमीटर हे उत्तर आहे म्हणजे A हे बरोबर उत्तर आहे जर CNC मशीनवर कॉन्टूरिंग कंट्रोल प्रणालीसह ड्रिलिंग केले जात असेल तर म्हणून आमच्याकडे कंटूरिंग किंवा सतत नियंत्रण प्रणाली असलेली मशीन आहे ज्याला आपण मशीनिंग सेंटर मिलिंग मशीन म्हणू ठीक आहे या मशीनमध्ये समजा तुम्ही ड्रिलिंग करत असाल तर 1ला पर्याय आहे कटर डायमीटर कॉम्पेन्सेशन लेफ्ट वापरली पाहिजे "कटर डायमीटर कॉम्पेन्सेशन राईट" वापरावे CNC मशीनवर कंटूरिंग कंट्रोल सिस्टीमसह ड्रिलिंग करता येत नाही कटर व्यासाची कॉम्पेन्सेशन आवश्यक नाही आणि यापैकी काहीही नाही पहिले दोन पर्याय कटर व्यास भरपाई डावीकडे किंवा उजवीकडे ते या चर्चेशी संबंधित नाहीत कारण ड्रिलिंग कटर व्यास भरपाई सारख्या पॉइंट टू पॉइंट ऑपरेशन या मध्ये येत नाही ते आवश्यक नाही कॉन्टूरिंग कंट्रोल सिस्टीमसह सीएनसी मशीनवर ड्रिलिंग करता येत नाही हे देखील बरोबर नाही कारण जे मशीन चालवू शकते किंवा ज्यामध्ये कंटूरिंग कंट्रोल किंवा सतत कंट्रोल सिस्टम आहे ते पॉइंट टू पॉइंट ऑपरेशन देखील करू शकते त्यामुळे देखील नाही योग्य कटर व्यासाची भरपाई आवश्यक नाही हे बरोबर आहे म्हणून हे बरोबर उत्तर आहे एंड मिलिंग कटरसह सीएनसी 2 डायमेन्शनल मिलिंग मध्ये कटर रेडियस कम्पेन्सेशन म्हणून कटर रेडियस कम्पेन्सेशन याचा अर्थ या प्रश्नातील सर्व व्यावहारिक हेतूंसाठी कटर व्यास नुकसान भरपाई सारखाच आहे सीएनसी 2 डायमेंशनल मिलिंगमध्ये कटर रेडियस कम्पेन्सेशन एंड मिलिंग कटरसह याचा अर्थ कदाचित तुम्ही एका विशिष्ट समोच्चभोवती 2 मितींमध्ये कापत आहात म्हणून ते वापरले जाते कटरचे रेडियल रन आउट ठरवणे कटरचे आरपीएम निश्चित करणे वर्क पीस भूमिती आणि कटरच्या व्यासावरून कटर सेंटर लोकस शोधा यापैकी काहीही नाही येथे तिसरा पर्याय बरोबर आहे कारण जर तुम्ही एका विशिष्ट समोच्चभोवती 2 मितींमध्ये कापत असाल तर काय होते कटर केंद्र एका विशिष्ट स्थानामध्ये फिरते आणि समीकरणांची संख्या न लावता हे कटर केंद्र स्थान निश्चित करणे कठीण आहे म्हणजे कॉर्डीनेट भूमिती सूत्रे आणि समीकरणे न वापरता करणे शक्य नाही त्यामुळे त्याऐवजी आम्ही संगणकाला वर्क पीसची भूमिती आणि कटरचा व्यास याबद्दल माहिती देऊ शकतो आणि अशा प्रकारे संगणक आमच्यासाठी कटर सेंटर लोकस शोधू शकतो कटर ही पॉइंट ऑब्जेक्ट नाही परंतु त्याचा व्यास मर्यादित आहे ज्यामुळे मध्य रेषा लोकस वर्क पीस कॉन्टूरपासून दूर जाते म्हणून बरोबर उत्तर आहे सीएनसी मिलिंग मशीनमध्ये जास्तीत जास्त X travel 1000 मिलीमीटर असेल जर X अक्षासह मूलभूत लांबीचे एकक 0 001 मिलिमीटरX DDA चा सर्वात कमी आकार असेल तर आपण येथे रेखीय इंटरपोलेटरबद्दल किंवा त्या बाबतीत हार्डवेअर इंटरपोलेटरबद्दल बोलत आहोत आणि त्या इंटरपोलेटरमधील X DDA चा संदर्भ देत आहोत म्हणून जर जास्तीत जास्त X travel 1000 मिलिमीटर असेल आणि मूलभूत लांबीचे एकक 0 001 मिलिमीटर असेल तर त्या बाबतीत X DDA चा सर्वात कमी आकार असेल 20 बिट्स इतर यांपैकी काहीही नाही 10 बिट्स 16 बिट्स येथे मी तुमच्यावर ही समस्या सोडतो तुम्हाला प्रथम निवड करावी लागेल तुम्हाला सर्वात आधी हे शोधून काढावे लागेल की X DDA मध्ये जास्तीत जास्त संख्या किती असावी आम्ही ते कसे शोधू शकतो CNC मशिनला X च्या दिशेने पार पाडावा लागणारा प्रवास कदाचित या आकड्यांमधून समोर येत आहे 1000 मिलिमीटर मुलभूत लांबीचे एकक आपल्याला जास्तीत जास्त संभाव्य प्रवासामध्ये समाविष्ट असलेल्या मूलभूत लांबीच्या युनिटची एकूण संख्या देते म्हणून 1000 मिलीमीटर 1000 0 001 म्हणजे 106 मूलभूत लांबीचे एकक म्हणून आपल्याला X DDA चा असा आकार शोधायचा आहे जो 106 ला सामावून घेऊ शकेल उदाहरणार्थ 16 बिट असेल तर x DDA चा आकार जास्तीत जास्त 216 1 असू शकतो त्यामुळे आपण काय करू आपले कॅल्क्युलेटर उघडा शोधा तुम्हाला 220 1 216 1 210 1 शोधावे लागेल आणि 106 ला सामावून घेणारी सर्वात लहान संख्या कोणती आहे हे शोधून काढावे लागेल म्हणून मी हे तुमच्यावर सोडतो मला खात्री आहे की तुम्ही ते सोडविण्यास सक्षम असाल ओळ क्रमांक 2 च्या अंमलबजावणीसाठी VxVy चे गुणोत्तर आहे त्यामुळे हे पुन्हा इंटरपोलेटर्सकडून आहे तर आमच्याकडे लाइन क्रमांक 1 G90 आहे G90 म्हणजे आमच्याकडे निरपेक्ष गती अब्सोलुटे मोशन आहे म्हणून G90 G00 X00 55 आणि Y20 रेषा क्रमांक 2 G01 X12 30 F200 आहे याचा अर्थ आपण आता एका रेषेत रेखीय इंटरपोलेशन X12 55 सह पुढे जात आहोत म्हणून आपल्याकडे ओळ क्रमांक 1 पासून ओळ क्रमांक 2 पर्यंत अब्सोलुटे मोशन आहे रेखीय इंटरपोलेशन आहे म्हणून वाढीव गती X बाजूने 12 मिलीमीटर आहे आणि Y बाजूने वाढीव गती 5 मिलीमीटर X बाजूने 12 मिलीमीटर Y बाजूने 5 मिलीमीटर आणि फीड 200 आहे म्हणून Vx आणि Vy चे गुणोत्तर VxVyXΔY आवश्यक आहे ज्याचा अर्थ 125 असेल त्यामुळे 1ला पर्याय बरोबर आहे डिजिटल डिफरेंशियल अॅनालायझर प्रति मिनिट 3000 पल्स उत्सर्जित करतो जर इनपुट पल्स फ्रिक्वेन्सी F 6000 पल्स प्रति मिनिट असेल तर f 6000 आणि n 4 बिट असेल DDA मधील सामग्री जी वारंवार जोडली जाते ती किती असेल त्याची गणना खालीलप्रमाणे केली जाऊ शकते X24×60003000 किंवा X8 सीएनसी प्रोग्राममध्ये मिरर इमेजिंग पॉइंट टू पॉइंट मशीन्स मध्ये केले जाऊ शकत नाही कंटीन्यूअस कंट्रोल मशीनच्या बाबतीत करता येत नाही वरील दोन्ही प्रकारच्या मशीनमध्ये करता येते दोन्हीमध्ये करता येत नाही त्यामुळे स्पष्टपणे चुकीचे आहे जर ते दोन्हीमध्ये करता येत नसेल तर ते अस्तित्वात नसते आणि a आणि b ते देखील चुकीचे आहेत मिरर इमेजिंग पॉईंट टू पॉइंट तसेच सतत नियंत्रण मशीन दोन्हीमध्ये केले जाऊ शकते म्हणून पर्याय c योग्य आहे पुढील भागासाठी दर्शविलेल्या गतीच्या दिशेने आम्ही वापरणार आहोत कटर रेडियस कम्पेन्सेशन लेफ्ट आणि कटर रेडियस कम्पेन्सेशन राईट या दोन्ही पैकी आम्ही काय वापरत आहोत तर कटर येथे लहान वर्तुळ म्हणून दर्शविले आहे कटर वरून दिसत आहे ते असे आहे समजा फक्त एक मिलिंग कटर असे फिरत आहे आणि भोवती फिरत आहे त्यामुळे गतीची दिशा उजवीकडे आहे आणि गतीच्या दिशेने पाहताना आम्हाला आढळले की कटरला वर्क पीसच्या समोच्च वरून उजव्या बाजूला हलवावे लागते म्हणून हा वर्क पीस समोच्च आहे आणि जर आपल्याला कटरला कट च्या दिशेने उजव्या बाजूला हलवायचे असेल तर ते योग्य साधन भरपाई आहे म्हणून b बरोबर आहे कटर भरपाई राईट म्हणजेच G42 वापरावा लागेल b बरोबर उत्तर आहे तर एक GTL उदाहरण जर l1 आणि c1 आधीच परिभाषित केले असेल तर आकृती मध्ये दाखवल्याप्रमाणे l1 l1 ही रेषा कोणत्या दिशेकडे आहे ते पाहू आणि c1 हे परिभ्रमणाच्या घड्याळाच्या दिशेने असलेले हे वर्तुळ आहे रोटेशनच्या या दिशा किंवा संवेदना या रेषा आणि वर्तुळांच्या अगदी व्याख्येमध्ये अंतर्भूत आहेत 10 मिलिमीटर त्रिज्या असलेल्या लहान वर्तुळ c2 ची व्याख्या असेल GTL मध्ये c2 l1 c1 r 10 इ काही पर्याय दिले आहेत कोणता बरोबर असू शकतो ते पाहू प्रथम पाहू l1 च्या बाजूने वाहन चालवताना तुम्हाला तुमची कार c1 लेनवर हलवायची आहे म्हणून तुम्ही l1 च्या बाजूने गाडी चालवत आहात तुम्ही येथून सुरुवात करत आहात तुम्ही या मार्गाने जात आहात तुम्ही हा विशिष्ट शॉर्टकट घ्या ठीक आहे आणि हे वळण तुम्हाला या विशिष्ट मार्गाकडे घेऊन जाईल तुम्ही म्हणाल मी फक्त या मार्गाने आणि नंतर या मार्गाने का जात नाही नाही याला परवानगी नाही तुम्हाला हा शॉर्टकट म्हणून वापरावा लागेल जिथे तुम्ही नेहमी गुळगुळीत रेषेत योग्य दिशा राखता त्यामुळे तुम्ही या मार्गाने पुढे जात असाल तर तुम्ही या मार्गाने पुढे जात आहात आणि शेवटी तुम्ही c1 च्या विरुद्ध दिशेला जात आहात ज्याला परवानगी नाही कारण तुमचा शेवट फक्त c1 च्या दिशेने आहे तुमचा शेवट c1 च्या विरुद्ध आहे म्हणून प्रथम एक निश्चितपणे बरोबर असू शकत नाही आणि खरं तर हे r 10 असल्याने हे बरोबर असते तर हे परिभाषित केले असते तर ते घड्याळाच्या दिशेने एक वर्तुळ देखील परिभाषित केले असते आणि हे उघडपणे घड्याळाच्या उलट दिशेने आहे त्यामुळे हे नक्कीच चुकीचे आहे दुसरा दुसरा c1 च्या बाजूने गाडी चालवताना वाचतो तुमचा शेवट होत आहे म्हणून तुम्ही c1 च्या बाजूने गाडी चालवत आहात हे चांगले आहे आणि तुम्ही हे विशिष्ट डायव्हर्शन घेऊन शेवट करत आहात तुमचा शेवट l1 दिशेने होत आहे ठीक आहे ती l1 दिशा आहे ते चांगले आहे आणि r 10 म्हणजे घड्याळाच्या उलट दिशेने वर्तुळ हे देखील घड्याळाच्या उलट दिशेने वर्तुळ आहे परंतु लक्षात ठेवा या विशिष्ट व्याख्येला परवानगी दिली जाणार नाही कारण ती c2 च्या बाजूने प्रमुख आर्क घेत आहे एकदा सर्व काही बरोबर झाल्यावर तुम्हाला आणखी तपासावे लागेल की व्याख्येमध्ये एक प्रमुख आर्क किंवा किरकोळ चाप समाविष्ट आहे की नाही त्यामुळे दुसऱ्या व्याख्येला मेजर आर्कची परवानगी नाही c2 l1 म्हणून तुम्ही या मार्गाने येत आहात -l1 आणि क्षमस्व ही चुकीची छाप आहे कृपया लक्षात घ्या तिसऱ्या व्याख्येमध्ये हे c1 असावे l1 तुम्ही या मार्गाने गाडी चालवत आहात आणि तुम्ही c1 दिशेला जात आहात ही c1 दिशा आहे या विशिष्ट व्याख्येत सर्व काही बरोबर आहे आणि आणि तुम्ही जे डायव्हर्शन घेत आहात ते घड्याळाच्या उलट दिशेने देखील आहे त्यामुळे c बरोबर आहे त्यामुळे या उदाहरणा बरोबर आपण 15 व्या व्याख्यानाच्या शेवटी पोहोचलो आहे धन्यवाद